नमस्कार या मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स कोर्स च्या दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मागील 2 मॉड्यूलमध्ये आपण फिल्टर संश्लेषणा साठी विविध तंत्रांचा समावेश केला होता आपण सादर केलेल्या 2 मॉड्यूल्समध्ये मी तुम्हाला रेझोनेटर वापरुन न्यारो बँड फिल्टर्स संकल्पनेची ओळख करून दिली होती आणि मागील मॉड्यूलमध्ये आपण इमेज फिल्टर्स बद्दल चर्चा केली होती आपण पाहिल्याप्रमाणे आता दोन्ही न्यारो बँड आणि इमेज फिल्टर्स काही विशिष्ट रचनांवर अवलंबून असतात उदाहरणार्थ न्यारो बँड फिल्टर् प्रकरणात रेझोनिएटर होते आणि इमेज फिल्टर साठी युनिट सेल ची संकल्पना होती संश्लेषण तंत्र फारच मर्यादित होते उदाहरणार्थ एका न्यारो बँड फिल्टर् प्रकरणात आपण फक्त काही अंतर बदलू शकलो एखादे अंतर सादर करु शकलो त्यास रोखू शकलो किंवा आपल्याला माहित आहे किंवा कॅस्केड मध्ये ट्रान्समिशन लाइन चे घटक ठेवू शकलो आणि असे काहीतरी आहे आणि इमेज फिल्टर साठी आपण हे पाहतो की आपल्याकडे रचना फक्त युनिट सेल डिझाइन करण्यासाठीच मर्यादित आहे आणि मुळात ते फक्त 2 प्रकारचे युनिट सेल होते ज्याची आपण चर्चा केली एक म्हणजे कॉन्सेंटेंट K आणि दुसरा M डिराइव पण खरोखर रिस्पॉन्स डिझाइन करण्याचा कोणताही मार्ग नाही तर या मॉड्यूलमध्ये आपण विशिष्ट फ्रीक्वन्सी रिस्पॉन्स डिझाइन करण्याबद्दल बोलत आहोत एखादे फिल्टर कसे डिझाइन करावे जे आपल्याला विशिष्ट इच्छित फ्रीक्वन्सी रिस्पॉन्स देईल ते कसे करायचे ते पाहू आठवा मी काही मॉड्यूल पूर्वी इन्सर्शन लॉस च्या संकल्पनेसह आपली ओळख करुन दिली होती तर LI ही इन्सर्शन लॉस या संबंधाने दिल आहे आणि लो पास फिल्टर म्हटल्यास LI जास्त पासबँड मध्ये कमी आणि स्टॉप बँड मध्ये जास्त असावा म्हणून जर आपण LI आणि ओमेगासी दरम्यान प्लॉट बनवला आणि समजा ओमेगासी ही आपली कट ऑफ फ्रीक्वेन्सी असेल तर याचा अर्थ असा की ओमेगा सी पेक्षा कमी आणि ओमेगा सी च्या पलीकडे असलेल्या फ्रीक्वेन्सी साठी इन्सर्शन लॉस जास्तीत जास्त 3 डीबी पर्यंत वाढला पाहिजे तर मग हा आपला पासबँड आहे आणि ओमेगा सी च्या पलीकडे आपला स्टॉप बँड आहे आता या सिन्थिसिस चे तंत्र या इन्सर्शन लॉस वर आधारित आहे समजा आपल्याला एखादी विशिष्ट इन्सर्शन लॉस दिली गेली आहे सर्किट काय असेल ते तयार केले जाऊ शकते जेणेकरून एखादी विशिष्ट इन्सर्शन लॉस वैशिष्ट्य इम्पेडन्स मॅचिंग नेटवर्क ची रचना करताना मी वर्णन केलेल्या प्रक्रियेसारखीच प्रक्रिया आहे इम्पेडन्स मॅचिंग नेटवर्क मध्ये आपल्याला प्रथम गॅमा इन ओमेगा आणि त्यानंतर प्रोटोटाइप गॅमा इन ओमेगा शी संबंध असल्याचे आढळले तर हे आपल प्रोटोटाइप फंक्शन होते तर एकतर ती द्विपदी किंवा चेबेशिव्ह होती आणि हे सर्किट विश्लेषणाद्वारे होते तर आता या फिल्टर संश्लेषणासाठी देखील इम्पेडन्स मॅचिंग साठी हे प्रकरण होते तत्व समान असेल आपल्याला एक विशिष्ट S21 किंवा काही इन्सर्शन लॉस हस्तांतरण कार्य दिले जाईल आणि आपण त्यास प्रोटोटाइप प्रकरणात बरा बरी करू आता आपण हे द्विपक्षीय आणि चेबिसिव्ह दोघांसाठीही करू शकतो परंतु मी तुम्हाला क्षमा मागत आहे यासाठी आपण यास दोन प्रोटोटाइप फंक्शन्स चे समीकरण देऊ त्यापैकी एक बटरवर्थ प्रोटोटाइप म्हणून ओळखला जातो आणि दुसरे म्हणजे चेबेशेव प्रोटोटाइप तर यामागील सिद्धांतावर चर्चा करण्याऐवजी आपण आता उदाहरणाकडे जाऊ समजा येथे दर्शविल्याप्रमाणे आपल्याला 2 रा ऑर्डर चे इन्सर्शन लॉस फंक्शन दिले आहे समजा आपल्याला 1 समजा आपल्याला 3 रा ऑर्डर चे तर मी क्षमा मागतो 3 रा ऑर्डर चे इन्सर्शन लॉस फंक्शन आता बटरवर्थ 3 रा ऑर्डर चे इन्सर्शन लॉस फंक्शन प्रोटोटाइप हा एक दिलेला आहे समजा आपल्या बाबतीत असे समजावे की समजा आपल्याजवळ N3 आहे आणि इनपुट आणि आउटपुट इम्पेडन्स मॅचिंग 1 ओहम पाहिजे ते आवश्यक आहे आणि कट ऑफ फ्रीक्वेन्सी 1 हर्ट्ज पाहिजे आता हे सामान्य प्रकरण नाही सामान्यत आवश्यकतेनुसार आपल्याकडे Z0 50 ओहम आणि काही उच्च वारंवारता किंवा विविध वारंवारतेवर ओमेगा C असेल परंतु फक्त या प्रकरणात प्रथम या आदर्श मूल्यांसाठी आपण प्रोटोटाइप घेत आहोत आणि मग आपल्याला परिवर्तन किंवा सर्किटचे रूपांतर कसे करावे जेणेकरुन आपल्याला पाहिजे त्या सर्व इम्पेडन्स मॅचिंग आणि आपल्याला पाहिजे असलेली कोणतीही कट ऑफ फ्रीक्वेन्सी मिळेल तर त्यासह काही स्केलिंग तंत्रे आहेत ज्या बद्दल आपण नंतर चर्चा करूया परंतु आता आपण Z11 ओहम ओमेगा सी ओमेगा 1 रेडियन प्रति सेकंद असावा आणि हा आपल्या 3 रा चे ऑर्डर बटरवर्थ प्रोटोटाइप आहे म्हणून मी म्हणालो की बटरवर्थ प्रोटोटाइप या फंक्शन द्वारे दिले गेले आहेत तर S212 वर जोर देणे आवश्यक आहे की ही इन्सर्शन लॉस LI आहे आता Z0 आणि ओमेगा C च्या विशिष्ट मूल्यांसाठी S212 1 ओमेगा raised to 6 आहे कारण N3 म्हणून हा आपला S212 आहे आणि मग येथून एकदा आपल्याला ओमेगा च्या संदर्भात S212 माहित असल्यास आपण ते S डोमेन असलेल्या लॅप्लेस डोमेन मध्ये रूपांतरित करू शकतो तर असल्याकडे 1ओमेगा 6 म्हणून S212 आहे आता सामान्यतः किंवा सर्वात सामान्य मार्ग रूपांतरित करण्याचा तर हा फुरियर डोमेन मध्ये आहे जर आपल्याला त्यास लॅपलेस डोमेन मध्ये रूपांतरित करायचे असेल तर तर हे ओमेगा आहे फूरियर डोमेन परंतु लॅपलेस डोमेन S च्या दृष्टीने आहे म्हणून नेहमी वापरल्या जाणार्या रूपांतरणे SJओमेगा आहेत आणि मी येथे हे मूल्य बदलत आहे जे मला मिळते आता हे लक्षात घेतले पाहिजे की हे नेहमीच शक्य नसते हे परिवर्तन वापरुन आपल्याकडे डोमेन साठी लॅपलेस डोमेन मध्ये रूपांतरण नेहमीच असू शकत नाही उदाहरणार्थ युनिट स्टेप फंक्शन्स सारखे काही फंक्शन्स आहेत ज्यात फोरियर ट्रान्सफॉर्म नाही परंतु लॅपलेस ट्रान्सफॉर्म आहे परंतु तरीही आपण असे गृहीत धरत आहोत की आपले फंक्शन् आपले विशिष्ट ट्रांसफ़र फंक्शन् किंवा आपले विशिष्ट इन्सर्शन लॉस फंक्शन मध्ये दोन्ही फूरियर ट्रान्सफॉर्म तसेच लॅपलेस ट्रान्सफॉर्म आहेत तर एकदा आपण हे केल्यावर S212 हे असे आहे आणि जर आपण असे गृहीत धरले की सर्किट लॉस लेस झाली आहे तर आपल्याला S112 कसे शोधायचे हे माहित आहे ते 1 S212 असेल आणि हे समान असेल raised to 6 raised to 6 आता हा S11 मॉड्यूलर स्क्वेअर S11 S11 conjugate म्हणून लिहू शकतो तर हे लक्षात ठेवून आम्ही काय शोधू शकतो या S 11 ट्रान्सफर फंक्शन चे मूल्य शोधू शकतो आता S 11 शोधण्यासाठी मी पुन्हा एकदा ते लिहितो S11 S11 conjugate म्हणून आपल्याला हे सापडले जर आपल्याला या संप्रदायाची मुळे आढळली तर 6 मुळे आहेत आणि जर आपण फक्त त्या मुळांना स्थिरता प्रदान केली ती मुळे जी Sच्या डाव्या अर्ध्या भागावर आहेत मग फक्त ती मुळे घेतल्यानंतर आपल्याला S 11 येथे हा न्यूमरेटर सकारात्मक तसेच नकारात्मक असू शकतो आणि आपल्याकडे न्यूमरेटर च्या सकारात्मक मूल्यांसाठी आणि डिनामनैटर च्या नकारात्मक मूल्यांसाठी 2 भिन्न प्राप्ती असतील तर मग येथून मला Zin मिळेल आणि हे असे मिळेल आता जर मला हे Zin माहित असेल तर मला जे प्रकारचे सर्किट मिळेल ते यासारखे आहे हा माझा Zin आहे जर मी न्यूमरेटर मध्ये नकारात्मक मूल्य घेतले असते तर ते लक्षात येईल खरं हे दर्शविले जाऊ शकते की आपण कोणत्याही Nth ऑर्डर ट्रान्सफर फंक्शन साठी किंवा कोणत्याही Nth ऑर्डर बटरवर्थ प्रोटोटाइप ट्रान्सफर फंक्शन साठी T अंमलबजावणीसाठी किंवा Pi अंमलबजावणीसाठी इंडक्टर्स आणि कॅपेसिटर जर आपण Z0 1 ओहम आणि ओमेगा C1 रेडियन प्रति सेकंद घेतो कोणत्याही Nth ऑर्डर ट्रांसफ़र फंक्शन साठी या इंडक्टर्स आणि कॅपेसिटर ची मूल्ये या सामान्य फॉर्म्युला GK द्वारे दिली जातील GK आहेत उदाहरणार्थ मी हा प्रोटोटाइप घेतल्यास मी याला G1 असे म्हणतो याला G2 असे हा G3 म्हणून तर हे असे आहे आता या बटरवर्थ प्रोटोटाइप चा एक फायदा असा आहे की आपणास आउटपुट इम्पेडन्स देतो जसे आपण आधी पाहिले उदाहरण उदाहरणार्थ T समतुल्य किंवा Pi समतुल्य असो आपण पाहिले की आउटपुट इम्पेडन्स 1 ओहम आहे तर ते देखील Z0 च्या बरोबरीचे आहे तर इतर शब्दांत बटरवर्थ प्रोटोटाइप फंक्शन्स ऑटो मॅच आहेत परंतु आम्ही आपल्याला माहिती आहे या चेबेशीव फंक्शन साठीही अशीच अंमलबजावणी होऊ शकते चेबेशेव प्रोटोटाइप फंक्शन साठी देखील आणि आऊटपुट वर आपल्याला 1 ohms इम्पेडन्स मिळत नाही तर आऊटपुट जुळत नाहीत आणि हे साध्य करण्यासाठी काही प्रकारचे जुळणारे रचना आऊटपुट वर उपस्थित रहावे लागतात सुरवातीला मी म्हटलं होतं की आपण लो पास पासून हाय पास प्रोटोटाइप मध्ये बदल करू शकतो म्हणून जर आपण मॉनिटर वरील स्लाइड्स वर गेलो तर हे प्रत्यक्षात करण्याचे काही मार्ग आहेत हा आपला लो पास प्रोटोटाइप आहे जेथे Pi किंवाया प्रकरणात आपल्याकडे Pi समतुल्य आहे समजा आपल्याला हे साध्य करायचे असेल तर Z0 चे 1Ohm मूल्य आणि ओमेगा C चे 1 रेडियन प्रति सेकंद मूल्य आता येथून सर्किटवर कसे जायचे जेथे कट ऑफ वारंवारता 1 रेडियन प्रति सेकंद नाही आणि इनपुट आणि आउटपुट इम्पेडन्स input output impedance 50ohms च्या समान नाहीत यापुढे 1Ohms च्या समान नाहीत मी क्षमा मागतो तर रूपांतरण उदाहरणार्थ G1 G2 G3 जे Z01Ohm आणि ओमेगा C 1 रेडियन प्रति सेकंद असलेले प्रोटोटाइप आहेत तर त्या 0 आणि ओमेगा C च्या कोणत्याही अनियंत्रित मूल्याबद्दल GK जी मोजली पाहिजे ती मूल्ये या समीकरणाद्वारे दिली गेली आहेत उदाहरणार्थ जर GK हा प्रोटोटाइप दर्शवणारा होता तर या समीकरणाद्वारे देण्यात आलेल्या LK मूल्यापर्यंत ते स्केल अप केल जावे आणि त्याचप्रमाणे जर कॅपेसिटन्स जर GK कॅपेसिटन्स मूल्य असेल तर ते देखील या मूल्यानुसार स्केल अप केल जावे आता या लोपापास ते लोपापास ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणेच लोपपास ते हायपोपास ट्रान्सफॉर्मेशन साध्य करण्यासाठी देखील आपन हे प्रोटोटाइप वापरू शकतो त्या प्रकरणात इंडक्टॅन्स चे रूपांतर कॅपेसिटानेसेस मध्ये केले जाईल आणि कॅपेसिटीन्स या मूल्य द्वारे दिलेल्या इंडक्टान्स मध्ये रुपांतरित केले जातील तर येथे GK हा लो पास प्रोटोटाइप आहे आणि CK ही काही विशिष्ट Z0 आणि ओमेगा C असलेल्या हाय पास प्रोटोटाइप साठी अंतिम मूल्ये आहेत ते 1Ohm आणि 1 रेडियन प्रति सेकंद नसावे तर ही सूत्रे कोणत्याही हाय पास प्रोटोटाइप संरचनेत न जाता थेट लो पास प्रोटोटाइप पासून अंतिम हाय पास फिल्टर सर्किट पर्यंत थेट स्केल केल जातात त्याचप्रमाणे आपण यामधूनही बदलू शकतो तर हा आलेख आहे हे परिवर्तन दर्शवते हे लो पास प्रोटोटाइप आहेत आणि मागील स्लाइडमध्ये दर्शविलेले फॉर्म्युला लागू केल्यावर आपल्याला असे सर्किट मिळेल हे अंतिम हाय पास सर्किट आहे लोपपास ते हाय पास पर्यंत च्या या परिवर्तनाप्रमाणेच आपण लोपपास ते बँडपास देखील बदलू शकतो आता च्या अपूर्णांक वारंवारताओमेगा 1 आणि ओमेगा 2 या 3 डीबी वारंवारता असलेल्या बॅन्डपास फिल्टरची अपूर्णांक बँडविड्थ या समीकरणाद्वारे दिली जाते मग आपल्याला बॅन्डपास च्या अंमलबजावणी बद्दल माहित आहे म्हणून आपल्याला मालिका मध्ये मालिका रेझोनेटर किंवा शंटमध्ये शंट रेझोनेटर आवश्यक आहे आता लो पास प्रोटोटाइप मध्ये आपण पाहिले आहे की आपल्याकडे शंटमध्ये कॅपेसिटानेसेस आहे आणि मालिकेत इंडक्टॅन्स आहे तर बॅन्डपास समतुल्य जाणण्यासाठी या कॅपेसिटानेसेस नी L आणि Cच्या शंट संयोजनमध्ये रूपांतरित केले पाहिजे आणि हे इंडक्टॅन्स Lआणि C च्या मालिका संयोजनात रूपांतरित केले गेले पाहिजेत आणि रूपांतरण सूत्र या समीकरणानुसार दिले गेले आहे तर GK हा लो पास प्रोटोटाइप आहे जर ते एक इंडक्टॅर असेल तर ते या समीकरणाद्वारे दिलेल्या L आणि Cच्या मालिका संयोजनात रूपांतरित होईल जर GK लो पास प्रोटोटाइप चा कॅपेसिटर असेल तर ते या समीकरणाद्वारे दिलेले L आणि C च्या शंट संयोजनमध्ये रूपांतरित होईल हा लो पास प्रोटोटाइप होता हा बँडपास फिल्टर बनतो आणि त्याचप्रमाणे आपण लोपपास वरून बॅन्डस्टॉप मध्ये रूपांतरित करू इच्छित असाल तर आपल्याला माहित आहे की या शंट कॅपेसिटन्स ला Lआणि C च्या मालिका संयोजनात रूपांतरित केले जावे आणि लो पास प्रोटोटाइपमध्ये ही मालिका इंडक्टॅन्स L आणि C च्या शंट कॅपेसिटन्स मध्ये रुपांतरित केले जावे जर आपल्याकडे इंडक्टॅर L असेल तर ते रूपांतरित होईल जर GK लो पास प्रोटोटाइपमध्ये इंडक्टॅर चे प्रतिनिधित्व करत असेल तर ते L आणि C च्या शंट कॉम्बिनेशन मध्ये रुपांतरित होईल त्या व्हॅल्यूज या समीकरणाद्वारे दिले जातात आणि जर GK लो पास प्रोटोटाइप मधील एक शंट कॅपेसिटर चे प्रतिनिधित्व करते आणि ते Lआणि C च्या मालिकेत रूपांतरित केले जाईल ही मूल्ये या समीकरणाद्वारे दिली गेली आहेत हा लो पास प्रोटोटाइप होता आणि हा बँडस्टॉप प्रोटोटाइप आहे तर या लेक्चरच्या सारांशानुसार आम्ही विविध फिल्टर्स संश्लेषणाबद्दल चर्चा केली आहे आम्ही विविध फिल्टर नाही केवळ एक फिल्टर वर संश्लेषणाबद्दल चर्चा केली आहे याला इन्सर्शन लॉस टेक्निक असे म्हणतात मागील फिल्टरमध्ये ज्या इमिज फिल्टर तंत्रांची आपण चर्चा केली आहे ती काही प्रमाणात संश्लेषण देखील आहेत परंतु मी नमूद केले आहे की ही रचना फक्त युनिट सेल डिझाइन पर्यंत मर्यादित आहे या मॉड्यूलमध्ये अभ्यास केल्याप्रमाणे या संश्लेषण तंत्राच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण फिल्टर वैशिष्ट्य दिले गेले आहे आणि युनिट सेलवर अवलंबून न राहता आपण संपूर्णपणे फिल्टर डिझाइन करतो ही सर्वात सामान्य पद्धत आहे जी फिल्टर्स च्या संश्लेषणासाठी वापरली जाते परंतु आतापर्यंत आपण ज्या चर्चा केली त्यामध्ये आपल्याला एक समस्या देखील दिसली आणि समस्या ही आहे की आपण लम्प घटकांबद्दल बोलत आहोत परंतु आपल्याला माहित आहे की आपल्याला वितरित घटकांशी सामना करावा लागतो तर आपण या लम्प प्रोटोटाइप मधील वितरित घटक कसे जाणू शकू ज्या आपण लो पास हाय पास बँड पास किंवा बँड स्टॉप पाहिल्या आहेत त्या सर्व सर्किट विकसित केल्या आहेत त्या सर्वांनी लम्प घटकांच्या बाबतीत वर्णन केले आहे आपल्याकडे या लम्प घटकांना वितरित घटकांमध्ये रूपांतरित करण्याची एक पद्धत आहे त्याच वेळी आपल्याला हे माहित आहे की लम्प असलेल्या घटकांमध्ये वितरित समतुल्य नसते तर त्यानंतर आपण कमेन्सरिट फिल्टर् डिझाइन नावाचे तंत्र लागू करतो ही पद्धत प्रथम आपण हे गृहीत धरावे की आपल्याला आधीच लम्प घटक देण्यात आले आहेत तर लम्प घटक मॉडेल दिले गेले आहे आता आपण यापूर्वी चर्चा केलेल्या शॉर्ट आणि ओपन लाइनवर जाऊ विचार करा एक शॉर्ट लाइन हे शॉर्ट आहे आता या शॉर्ट लाइन साठी Zin आणि ओपन लाईन साठी आपल्याला Yin समजा आपण tan BETA L ने दिलेला व्हेरिएबल ओमेगा परिभाषेत केला आहे आणि या घटकांची लांबी लॅम्बडा r 2 म्हण जेथे लॅम्बडा r विशिष्ट फ्रिक्वेन्सी ओमेगा r शी संबंधित आहे आणि हे असे लिहिले जाऊ शकते आणि या शॉर्ट लाईन साठी आपला Zin फक्त j सिग्मा बनला आणि हा Yin jy0 सिग्मा बनतो आणि मी माफी मागत आहे Zinj सिग्मा Z0 बनते S च्या जागी सिग्मा एक नवीन व्हेरिएबल आहे आता S डोमेन वरून आपण कॅपिटल सिग्मा डोमेन वर गेलो आहोत आणि आपण पहाल की ही शॉर्ट लाइन जर आपण या लांबीला काही प्रमाणात लामडा r4 वर कायम ठेवत राहिली तर नंतर शॉर्ट लाइन एक इंडक्टर असेल आणि ही ओपन लाईन कॅपेसिटर सारखे असेल तर हा कमेन्सरिट फिल्टर् आहे या कमेन्सरिट फिल्टर् डिझाइनचे मूलभूत तत्व आहे की जर आपल्या संपूर्ण सिस्टम मध्ये या सारख्या विशिष्ट घटक शॉर्ट आणि ओपन ची लांबी जर आपण शॉर्ट आणि ओपन घटकची सर्व लांबी समान ठेवत राहिलो तर आपण या शॉर्ट आणि ओपन लाइन आत्ताच वर्णन केलेल्या संश्लेषण तंत्राचा वापर करून सापडलेल्या इंडक्टर्स आणि कॅपेसिटरची जागा बदलू शकतो उदाहरणार्थ आपण लो पास प्रोटोटाइप म्हटले होते ते पाहू समजा हा आपला लो पास प्रोटोटाइप असेल तर मी या इंडक्टर ला यासारख्या शॉर्ट लाइन ने आणि या कॅपेसिटर ला ओपन लाईन सह बदलू शकतो मी वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधाचे मूल्य निवडले L1 आणि मी या वैशिष्ट्याचे प्रतिबाधा 1 c2 च्या समान निवडले तर मग आणि जर मी या शॉर्ट्ट्स आणि ओपन रेषांची लांबी समान ठेवली तर ते केवळ लंप केलेले घटक कार्यान्वित करण्यासारखे आहे जर मी एखादे विशेष प्रकरण पाहिले तर मी ओमेगा r निवडल्यास ओमेगा C च्या दुप्पट आहे जर मी हे निवडले असेल तर मी हे निवडणे आवश्यक नाही तर ओमेगा C 1 कैपिटल ओमेगा C देखील 1 च्या बरोबर असेल आणि पोझर यांनी लिहिलेले हे विशिष्ट नाते घेतले गेले आहे आणि म्हणूनच तर ओमेगा C 1 कैपिटल ओमेगा C देखील 1 च्या बरोबर असेल अशावेळी आपण काय पाहु हे समजू की हा प्रकार आपल्यास हव्या असणार्या इन्सर्शन लॉस चा आहे सर्किटमध्ये या कमेन्सरिट फिल्टर् ची शॉर्ट्ड आणि ओपन ट्रान्समिशन लाइन वापरुन लक्षात आले आपल्याला सर्किट मिळेल तर हे कमेन्सरिट फिल्टर् साठी आहे आणि ही लाईन लंप्ड एलिमेंट फिल्टर साठी आहे आता या समस्येच्या शॉर्ट्ड आणि ओपन ट्रांसमिशन लाईन ची मालिका समजून घेण्यात आपल्यास कोणती समस्या उद्भवू शकते हे आपण पाहिले आपल्याला मालिकेतील शॉर्ट्ड लाइन लक्षात येयला अडचण आहे या समस्येवर विजय मिळविण्यासाठी कुरोडा Kuroda's ची ओळख म्हणून ओळखली जाणारी एक विशिष्ट ओळख आहे म्हणून पोझर च्या पुस्तकातील कुरोडा च्या मॉनिटर वर स्लाइड्स मिळाल्या तर तेथे चार कुरोडाची ओळख आहे आणि त्यापैकी दोन रूची असल्याचे दर्शविले गेले आहे एक आहे जर आपल्याकडे अर्थातच तेथे एक कॅपेसिटेन्स असेल तर तेथे दर्शविलेले कॅपेसिटर आणि इंडक्टर्स हे सर्व ट्रान्समिशन लाईनच्या दृष्टीने आहेत जर ही एक कॅपेसिटन्स असेल तर त्याला ओपन सर्किट लाईन ची जाणीव होते आणि जर हे इंडक्टर असेल तर ते शॉर्ट्ड ट्रांसमिशन लाईन ची जाणीव होते या शॉर्ट्ड आणि ओपन ट्रान्समिशन लाइन च्या लांबीचा आकार समान आहे आणि आपल्याकडे या UE ने सादर केलेला युनिट एलिमेंट नावाचा नवीन घटक आहे ज्याची विद्युत लांबी या Lआणि C प्रमाणे आहे जर आपल्याकडे ही रचना असेल तर ही यास समतुल्य आहे पण आपण पाहतो की मालिका इंडक्टॅन्स ही दोन्ही आहे एक मालिका इंडक्टन्स शंट कॅपेसिटेन्स मध्ये रूपांतरित केली जाऊ शकते आपल्याला माहित आहे की ओपन सर्किट लाईन द्वारे प्रतिनिधित्व केलेले शंट कॅपेसिटन्स ची प्राप्ती एकतर नंतर ओपन सर्किट लाइनद्वारे दर्शविल्या जाणार्या या इंडक्टक्टर ची अनुभूती मालिकेतील शॉर्ट ट्रान्समिशन लाइन द्वारे दर्शविलेल्या या इंडक्क्टर ची प्राप्ती करण्यापेक्षा सोपे आहे म्हणून या ओळख हाताळतात म्हणून सारांश मध्ये कमेन्सरिट फिल्टर् वारंवार वितरित सर्किट घटकांच्या दृष्टीने विविध एकत्रित करण्यासाठी किंवा लम्प घटकास समजू करण्यासाठी वापरले जातात तर मागील काही मॉड्यूलमध्ये आपण फिल्टर डिझाईन च्या विविध पैलूंवर विस्तृत चर्चा केली हे अरुंद बँड फिल्टर डिझाइन सह प्रारंभ केले गेले होते नंतर इमिज फिल्टर डिझाइन कडे केले आणि शेवटी या ब्रॉडबँड आणि फिल्टर संश्लेषण तंत्रात केले